चला बौद्धिक संपदेतील 'बौद्धिक'भागाकडे येऊ यात जेव्हा आपण बौद्धीक असे म्हणतो तेव्हा बुद्धीच्या वापरातून तयार झालेल्या वस्तू असा त्याचा अर्थ असतो उदारणार्थ बुद्धी च्या वापरातून बाहेर येणारे उत्पादन आपण बुद्धिमान आहोत याचा अर्थ असा कि आपल्यात विचार करण्याची वस्तू समजून घेण्याची क्षमता आहे आपण त्या गोष्टी समजून घेतो ज्या गुंतागुंतीच्या असतात बौद्धिक ही गुंतागुंतीच्या कल्पनांचा विचार करण्याची आणि त्या कल्पना समजून घेण्याची क्षमता असते कल्पना ही मानसिक श्रमातून जन्माला येते आपण असेही म्हणू शकतो की कल्पना ही काळजीपूर्वक केलेल्या विचारांचे उत्पादन असते गोष्टींमधील सृजनशीलता ही माणसात मुळातच आलेली असते सृजनशीलता ही मानसिक श्रमातून येत असते कल्पना ही सतत केलेल्या विचारातून किंवा काळजीपूर्वक केलेल्या विचारातून जन्माला येते या सर्व गोष्टींना आपण बौद्धीक संपदेतील 'बौद्धिक' असे म्हणतो बौद्धिक संपदा हक्कात ज्या गोष्टींना संरक्षण दिले जाते त्या गोष्टींचे सविस्तर वर्णन केले असते उदाहरणार्थ जेव्हा आपण पेटंट संशोधनाचे संरक्षण करतो असे म्हणतो तेव्हा पेटंट हा देखील बौद्धिक संपदा हक्कात समाविष्ट होतो पेटंट हा 'संशोधन' या बौद्धिक संपदेचे संरक्षण करतो संशोधन म्हणजे मानवाच्या सृजनशील श्रमातून बाहेर येणारी गोष्ट होय संशोधन हे अपघाताने जरी झालेले असले तरी संशोधनास बुद्धी चे उत्पादन म्हणूनच संबोधले जाते जर आपल्याला बौद्धिक संपदा कशाप्रकारे दिसून येते हे समजून घेण्याची गरज असेल तर आपल्याकडे खुर्ची बनवणाऱ्या सुताराचे उदाहरण आहे तुम्ही जर खुर्ची बनवणाऱ्या सुताराची कल्पना केली तर तुमच्या लक्षात येईल की सुतार लाकडा वर काम करतो त्याचे तुकडे करतो त्यांना व्यवस्थित लावतो आणि एक पूर्ण खुर्ची कुठल्याही प्रकारच्या नकाशा न काढता बनवतो खुर्ची बनवण्यासाठी तो लेखणी किंवा कागद वापरत नाही तो याचा देखील भास होऊ देत नाही की खुर्ची बनवण्यासाठी त्याच्याकडून बौद्धिक श्रमाचा उपयोग केला जात आहे जेव्हा एखादा व्यक्ती सुताराला प्रत्यक्ष खुर्ची बनवतांना पाहतो तेव्हा त्याच्या हे लक्षात येते की खुर्ची बनवण्यासाठी तो शाररिक श्रम वापरत आहे जरी सुतार बौद्धिक श्रमाचा देखील उपयोग करत असला तरी ते बौद्धिक श्रम त्या कृतीत दिसून येत नाहीत पण त्याच्या श्रमाच्या शेवटी तुम्हाला एक सुंदर खुर्ची बनवलेली दिसते त्या खुर्चीला बनवण्यासाठी लागणारे मानसिक किंवा बौद्धिक श्रम आपल्याला दिसून येत नाहीत सुताराचे निरीक्षण करताना त्याने वापरलेल्या शारीरिक श्रमाला आपण समजू शकतो श्रमात मानसिक घटकांचा समावेश होतो मानसिक श्रमातून वापरल्या गेलेल्या कौशल्याचा ही समावेश होतो काही वेळेस मानसिक आणि शारीरिक घटकांना वेगळे करणे कठीण असते कारण सुताराच्या हातातून एखादे कौशल्य वापरले जाते तेव्हा त्या कौशल्यात शारीरिक कौशल्य आणि मानसिक कौशल्य या दोघांचाही समावेश असतो म्हणून विभागून आपल्याला असे म्हणणे कठीण आहे की शारीरिक आणि मानसिक भाग हे वेगवेगळे असतात ही संकल्पना अधिक चांगल्या रित्या समजण्यासाठी हे लक्षात घ्या की खुर्ची बनविण्यासाठी सुतार हा शारीरिक श्रम वापरत असला तरी त्याच्या मनातील कौशल्याचा वापर देखील तो खुर्ची बनवण्यासाठी वापरतो जे आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही त्याच प्रमाणे जेव्हा आपण एखाद्या लेखकाला पुस्तक लिहितांना पाहतो तेव्हा आपण त्याला लेखणी आणि कागद वापरतांना पाहतो लेखक पुस्तक पूर्ण होईपर्यंत रोज अतिशय कष्टाने काम करत असतो हेच तत्व प्रत्येक लेखकाला लागु होते मग तो कुठलाही लेखक असो लेखक शालेय पुस्तकाचे लिखाण करणार असेल किंवा एखाद्याला पाठवले जाणारे पत्र लिहिणारा असेल किंवा जगप्रसिद्ध साहित्य कृती निर्माण करणारा असेल मानसिक श्रम हे इतर कुठल्याही श्रमा पेक्षा भिन्न स्वरूपाचे असतात गुणवत्तेच्या बाबतीतही मानसिक श्रम इतर श्रमां पासून भिन्न असतात जेव्हा आपण बौद्धिक असे म्हणतो तेव्हा आपला म्हणण्याचा अर्थ मानसिकसृजनशील श्रम असा असतो मानसिक श्रमात शारीरिक आणि मानसिक कौशल्यांचा समावेश असतो आपण अशा कौशल्याला पहात आहोत की जे कौशल्य फक्त मानवा कडे दिसुन येते जेव्हा आपण मालमत्त्तेच्या बाबतीत बोलतो आणि बौद्धिक कष्टा च्या बाबतीत बोलतो तेव्हा खरंतर आपण क्षमतेच्या बाबतीत बोलत असतो उदाहरणार्थ एखाद्या दर्जी ला आपण कलाकार म्हणत नाही जो विविध रंगाचे दोरे कपड्यावर नक्षीकाम करण्यासाठी वापरतो तो जे काम करतो ते शिवण काम करणाऱ्या यंत्राद्वारे देखील केले जाते शिवण काम करणाऱ्या यंत्राद्वारे केलेल्या कामाला आपण बौद्धिक असे संबोधत नाहीत दर्जी ज्याने हे केले किंवा ज्या व्यक्तीने नक्षी कामाचा तुकडा कपड्यावर लावला त्याने हे तयार करण्यासाठी बौद्धिक श्रमाचा वापर केला बौद्धिक श्रम जे माणसांपासुन येतात त्यांना आपण भिन्न दाखवू शकतो कारण ते यंत्राद्वारे येत नाही बौद्धिक श्रम हे माणसा पासून निर्माण होतात ते कुठल्याही दुसऱ्या गोष्टीपासून निर्माण होत नाहीत